नमस्कार तर आज आपण टोपोलॉजी बद्दल चर्चा करू टोपोलॉजी म्हणजे काय आपल्याला माहित आहे की नेटवर्क नेहमीच सिरीज सर्किट किंवा समांतर कनेक्ट केलेले नसते आतापर्यंत आपण जी चर्चा केली त्यापेक्षा भिन्न असते खरं तर वास्तविक परिस्थितीत हे इलेक्ट्रिकल सर्किट सिरीज किंवा समांतर नसून हे दोघांचे संयोजन असते तर इलेक्ट्रिकल सर्किट विश्लेषणाचा उद्देश असा आहे की आपल्याला नेटवर्कशी कनेक्ट असलेल्या एलेमेंट्समधील करंट आणि व्होल्टेज शोधण्याची आवश्यकता आहे आपण सर्किटचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू आणि नेटवर्कच्या विविध शाखांमध्ये असलेल्या करंट आणि एलेमेंट्समधील व्होल्टेज शोधण्याचा प्रयत्न करू सर्किट विश्लेषणाशी संबंधित आपण आत्तापर्यंत चर्चा केलेल्या गोष्टी पुन्हा घेऊया इलेक्ट्रिकल सर्किटमधील करंट आणि व्होल्टेज ड्रॉप निश्चित करण्यासाठी असे बरेच कायदे आहेत आपण किरचॉफच्या कायद्याबद्दल चर्चा केली आपण ओहमच्या कायद्याबद्दल देखील चर्चा केली ओहमचा कायदा करंट I V Z शोधण्यासाठी आहे आता येथे आपण R ऐवजी Z वापरत आहोत कारण Z हा एक कॉम्प्लेक्स इम्पीडन्स आहे आणि हा सामान्यतः दृश्यमान होतो जेव्हा आपल्या सर्किटमध्ये AC साइनुसॉईडल वेव्हफॉर्म असतो आणि त्यानंतर इम्पीडन्स अक्रॉस व्होल्टेज घेतो आता जर सिरीजमध्ये जोडलेल्या एकूण इम्पीडन्सला शोधण्यास सांगितले तर त्या सिरीजमध्ये जोडलेल्या सर्व इम्पीडन्सची बेरीज होईल किंवा जर आपल्याकडे समांतर जोडलेले इम्पीडन्स असेल तर इम्पीडन्सला ऍडमिटन्स मध्ये बदललेले चांगले ऍडमिटन्स हे Y आहे आणि ते इम्पीडन्सचे परस्पर रेसिप्रोकेल आहे आणि मग आपण बेरीज करून ऍडमिटन्स शोधू शकतो आता आपण इम्पीडन्स आणि ऍडमिटन्सबद्दल तपशीलवारपणे विचार करूया जेणेकरुन आपल्याला AC सर्किटशी संबंधित या दोन एलेमेंट्सच्या संकल्पना समजू शकतील व्होल्टेज करंटमधील संबंध ज्याची आपण आतापर्यंत चर्चा केली ती अशी होती आपल्याकडे V ची फेसर व्हॅल्यू IR होती कारण हे रेजिस्टरच्या बाबतीत होते आपण चर्चा केलेल्या इंडक्टरसाठी VjωLI आणि कॅपेसिटरसाठी संबंध VIjωC होता जर आपण फेसर व्होल्टेज आणि फेसर करंटच्या गुणोत्तरानुसार समीकरण लिहिले तर VIRVIjωLVI1jωC तर आता आपण जे लिहिले आहे त्या सर्वसाधारण टर्म्समध्ये तिन्ही समीकरणाचे रिप्रेझेंटेशन करण्यास सांगितले गेले तर VIZorVZI आता येथे Z ही क्वांटिटि आहे ज्याला इम्पीडन्स म्हणतात या इम्पीडन्सचे विविध गुणधर्म काय आहेत सर्किटचे इम्पीडन्स हे व्होल्टेज फेसर आणि करंट फेसरचे गुणोत्तर आहे आणि ते ओहम्समध्ये देखील मोजले जाते कारण रेजिस्टर किंवा कॅपेसिटर किंवा इंडक्टर्सच्या बाबतीत जे काही रियाक्टन्स आहे ते आपण मागील लेक्चर्समध्ये पाहिले आहे त्यातील परिमाण ओहम्समध्ये होते आता इम्पीडन्स साइनुसॉईडल करंटच्या प्रवाहासाठी सर्किट प्रदर्शित करणारा विरोध दर्शवते जेव्हा चित्रात इम्पीडन्स दिसतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की सर्किट AC सर्किट आहे आणि करंट साइनुसॉईडल करंट आहे आता इम्पीडन्स दोन फेसरचे गुणोत्तर असले तरी ते फेसर V हे फेसर I ने विभाजित केले आहे परंतु ते फेसर नाही कारण त्यात साइनुसॉईडल भिन्न प्रमाणात नाही इम्पीडन्ससाठी कॉम्प्लेक्स क्वांटिटि सामान्यत Z RjX म्हणून दर्शविली जाते जेथे R रियल टर्म आहे आणि हा रियल टर्म इम्पीडन्स टर्ममध्ये रेजिस्टन्स आहे आणि X हा Z ची इमॅजीनरी टर्म आहे आणि या इमॅजीनरी टर्मला रियाक्टन्स म्हणतात जेव्हा X पॉजिटीव्ह असेल तेव्हा इम्पीडन्स इंडक्टिव्ह असतो येथे जर पॉजिटीव्ह क्वांटिटि असेल तर Z RjX लिहू शकतो याचा अर्थ असा आहे की इम्पीडन्स इंडक्टिव्ह आहे आणि जर X निगेटिव्ह असेल तर ते कॅपेसिटिव्ह असेल तर त्या प्रकरणात आपले इन्डक्टन्स कॅपेसिटिव असेल माफ करा इम्पीडन्स कॅपेसिटीव्ह इम्पीडन्स असेल आता इम्पीडन्स ZRjX आहे ज्यामुळे ते इंडक्टिव्ह असेल जेव्हा ते लॅग करते करंट व्होल्टेजला लॅग करत आहे जेव्हा ZR jX असते तेव्हा ते कॅपेसिटिव्ह असते कारण करंट वोल्टेजला लीड करत आहे जर आपल्याला ध्रुवीय स्वरुपात कॉम्प्लेक्स क्वांटिटिमध्ये Z चे रिप्रेझेंटेशन करायचे असेल तर आपण ZRjXZ∠θ लिहितो तर सारांशात आपण म्हणू शकतो की Z ला ZRjX म्हणून किंवा ध्रुवीय स्वरुपात ZZ∠θ असे दर्शविले जाऊ शकते हे दोन आपण गणनेतील आवश्यकतेच्या आधारावर परस्पर बदलू शकतो आणि आपण Z गणना करू शकतो ZR2X2 आयताकृती Z चे समीकरण वापरण्यासाठी जेथे θXR किंवा आपण आयताकृतीला ध्रुवीयमध्ये रूपांतरित करू इच्छित असाल तर आपण RZcos θ आणि XZsin θ म्हणू शकतो आता काही वेळा गणनामध्ये इम्पीडन्सचा रेसिप्रोकेल वापरणे सोयीचे असते जेव्हा आपल्याकडे समांतर जोडलेले सर्किट्स असतात तेव्हा असे घडते ज्याप्रकारे आपल्याकडे यासारखे समांतर जोडलेले इम्पीडन्स असतात म्हणूनच जर ते Z1 Z2 Z3 आहेत आणि आपल्याला इक्विव्हॅलेंट इम्पीडन्स काढायचे असेल तर इम्पीडन्सचे रेसिप्रोकेल करणे चांगले तर जर Z1 चे रेसिप्रोकेल Y1 असेल Z2 चे रेसिप्रोकेल Y2 असेल आणि त्याचप्रमाणे Z3 चे रेसिप्रोकेल Y3 तर आपण सहजपणे म्हणू शकतो की इक्विव्हॅलेंट ऍडमिटन्स Y हे Y1 अधिक Y2 अधिक Y3 च्या बरोबर असेल आणि जर आपणास इम्पीडन्स शोधण्याचा असेल तर इम्पीडन्स Z हा 1 बाय Y असेल जर आपल्याजवळ समांतर जोडलेले नेटवर्क असेल तर इम्पीडन्सला ऍडमिटन्समध्ये रूपांतर करणे अधिक चांगले आहे आता ऍडमिटन्स हे इम्पीडन्सचे रेसिप्रोकेल आहे आणि हे सीमेंसमध्ये मोजले जाते किंवा आपण असे देखील म्हणू शकतो की हे ओहममध्ये मोजले जाते म्हणून मोह आणि सीमेन्स दोन्ही समान आहेत आपण त्यांना बदलून लिहू शकतो आणि ऍडमिटन्स Y1ZIVGjB म्हणून गणितीने व्यक्त केले आहे G ला कंडक्टन्स म्हणतात आणि B जो Y चा इमॅजीनरी पार्ट आहे त्याला ससेप्टन्स म्हणतात GjB 1ZIV आहे आणि Z हा RjX आहे तर जर आपण सुलभ केले तर आपल्याला मिळेल GjB1RjX1 jXR2X2 म्हणून आपण प्राप्त केलेल्या दोन्ही कॉम्पोनंटकडून रियल आणि इमॅजीनरी टर्म्सची तुलना केल्यास GRR2X2B XR2X2 या प्रकरणात जेव्हा या सर्किटचे विश्लेषण करण्याची आवश्यकता असते तेव्हा हे ऍडमिटन्स आपण वापरू शकतो आता आपण नेटवर्कबद्दल बोलूया आतापर्यंत आपण प्रत्येक वेळी नेटवर्क म्हणून नाही तर इलेक्ट्रिकल सर्किट म्हणून चर्चा केली आहे तर नेटवर्क आणि सर्किटमध्ये काय फरक आहे नेटवर्क आणि सर्किटमधील फरक असा आहे की नेटवर्क हे एलेमेंट्स किंवा डिव्हाइस चे परस्पर कनेक्शन आहे याचा अर्थ असा की तो क्लोज लूप तयार करेल हे आवश्यक नाही तर त्यात क्लोज लूप असू शकतात परंतु काही ओपन लूप्स देखील असू शकतात तर सर्किटसाठी नेटवर्क ही एक विस्तृत टर्म आहे तर सर्किटच्या बाबतीत त्याचे नेटवर्क जे एक किंवा अधिक क्लोज लूप तयार करते तर नेटवर्क आणि सर्किटमधील फरक असा आहे की नेटवर्क सामान्यत इलेक्ट्रिकल सर्किटसाठी अधिक सामान्य शब्द म्हणून ओळखला जातो जेथे सर्किट खुले किंवा बंद केले जाऊ शकते इलेक्ट्रिकल सर्किटच्या बाबतीत आपण हे सुनिश्चित करतो की करंट वाहण्यासाठी परतीचा मार्ग आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण सामान्यत दोघांना परस्पर बदलले कारण नेटवर्क अधिक सामान्य शब्द आहे आपण या विशिष्ट कोर्समध्ये काही वेळ नेटवर्क तर काही वेळ सर्किट शब्द वापरू पण याचा अर्थ समान आहे आता आपण टोपोलॉजीबद्दल बोलूया तर नेटवर्क टोपोलॉजीसाठी टोपोलॉजी म्हणजे काय नेटवर्कमध्ये एलेमेंट्सची नियुक्ती आणि नेटवर्कच्या भौमितीय संरचनेशी संबंधित असलेला गुणधर्म आहे तर याचा अर्थ काय आहे काही सामान्यत जेव्हा आपण एखादे नेटवर्क पाहतो जसे की आपण येथे एक रेजिस्टर दर्शवत आहो जर आपण असे सर्किट घेतले तर तर समजा सर्व समान रेजिस्टन्स R आहेत आणि हे व्होल्टेज V आहे तर आपणास कनेक्टिव्हिटी इन्फॉर्मेशन शोधण्यास आवड असलेले हे सर्किट आहे तर कनेक्टिव्हिटी इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला विविध एलेमेंट्स कसे कनेक्ट केलेले आहेत हे शोधणे आवश्यक आहे जर आपल्याला हा नोड a हा नोड b हा नोड c आणि हा नोड o म्हणून दिला गेला असेल येथे नोड o हा ग्राउंड किंवा मूळ म्हणून दिला गेलेला आहे आता आपल्याला या सर्किटची टोपोलॉजी शोधण्यास सांगितले गेले तर आपण काय कराल आपल्याला फक्त आलेख तयार करावा लागेल जो नेटवर्कच्या सर्व एलेमेंट्सना रेषांसह पुनर्स्थित करेल कारण आपण बनवित असलेला आलेख नेटवर्कच्या टोपोलॉजिकल गुणधर्मांचे वर्णन करीत आहे तर सर्किटमधून आपण एखाद्या विशिष्ट नेटवर्कमधील सर्व एलेमेंट्सची कनेक्टिव्हिटी इन्फॉर्मेशन म्हणजे टोपोलॉजिकल गुणधर्मांचे वर्णन करणारा आलेख तयार केला तर ते विशिष्ट नेटवर्क त्या विशिष्ट सर्किटची टोपोलॉजी असेल येथे जर आपणास a ला c ने जोडलेले दिसले तर आपण R जोडण्याऐवजी केवळ रेषा जोडत आहोत a हा c ला जोडलेला आहे रेजिस्टर R ab च्या मधे आहे तर आपण पुन्हा a रेषा तयार करणार आहोत b ते c रेषा जोडत आहोत c ते o म्हणजे पुन्हा आपल्याकडे एक रेषा आहे म्हणून या R साठी ही रेषा आहे b ते o साठी आपण पुन्हा रेषा तयार करत आहोत आणि a ते o दरम्यान कारण हा व्होल्टेज सोर्स आहे ज्यामुळे आपण पुन्हा रेषा तयार करतो तर या विशिष्ट सर्किटला या सत्रामध्ये आलेख सारखेच दर्शवले जाईल जे व्होल्टेज किंवा करंट सोर्स किंवा सर्किटमधील रेजिस्टिव्ह कॅपेसिटिव्ह किंवा इंडक्टिव्ह एलेमेंट्स असलेले सर्व एलेमेंट्स काढून टाकेल आपल्याला जे मिळते त्याला सर्किटचा आलेख किंवा नेटवर्कचा आलेख म्हणतात हे फार महत्वाचे आहे कारण आपल्याजवळ संबंधित विविध टोपोलॉजिकल गुणधर्म आहेत जे आपल्याला सर्किटचे विश्लेषण करण्यास मदत करते आता आपल्याला जे मिळाले तो म्हणजे नेटवर्कचा सांगाडा येथे आपल्याला दिसेल एलेमेंट्स नोड्ससारखे दिसतील आपण लूप्स पाहू किंवा शाखा पाहू आता जर आपण आलेखाच्या प्रत्येक रेषासाठी बाण देऊन संदर्भ दिशानिर्देश जोडले तर त्याला ओरिएंटेड ग्राफ असे म्हणतात याचा अर्थ असा की जेव्हा आपण कल्पना करतो त्या सर्किटचे विश्लेषण करताना आपण प्रारंभिक करंटची दिशा दर्शवू शकतो म्हणून जर आपण करंटची दिशा दर्शविली तर हा एक दिशा देणारा आलेख होईल आता आलेखातील रेषांना शाखा म्हणतात आणि जंक्शनला नोड म्हटले जाते आता नेटवर्कची टोपोलॉजिकल माहिती महत्वाची का आहे कारण टोपोलॉजी आपल्याला नेटवर्कचा गुणधर्म दर्शविते ज्या नेटवर्कचा आकार आणि प्रमाण ताणला पिळला किंवा विकृत केला तरी अप्रभावित असते याचा अर्थ असा की आपल्याकडे नेटवर्क आहे आणि जर आपण कनेक्टिव्हिटी इन्फॉर्मेशन सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रेचसह ठेवल्यास किंवा आपण त्या विशिष्ट सर्किटद्वारे तयार केलेले विकृत झालेल्या आलेखाचा आकार वळवून किंवा त्याचा आकार विकृत करून बदलू शकत नाही तर तो नेहमी तसाच राहील कारण नेटवर्कची टोपोलॉजी समान आहे तर या उदाहरणामध्ये आपण हे पाहिले की या विशिष्ट सर्किटची टोपोलॉजी अशी आहे जिथे या फॅशनमध्ये a c b d आणि a b हे जोडलेले आहेत आणि येथे आणखी एक सर्किट आहे जिथे आपण या फॅशनमध्ये टोपोलॉजी तयार करतो जिथे हे एलेमेंट्स यासारखे कनेक्ट केलेले आहेत आणि तिसरे जेथे सर्किट त्रिकोणी शैलीत जोडलेले आहेत आता जर आपण हे तीनही एकाच वेळेस पाहिले तर असे दिसते की हे तीनही वेगवेगळे आहेत पण अखेरीस तिन्ही सर्किट सारखेच आहेत कारण तिन्ही टोपोलॉजीज मधील कनेक्टिव्हिटी इन्फॉर्मेशन समान आहेत तर या उदाहरणामध्ये जर a येथे c बरोबर जोडलेला असेल तसेच a येथे c बरोबर जोडला गेला असेल आणि a येथे c बरोबर जोडला गेला असेल आणि a d ला जोडला गेला असेल येथे a d ला जोडला गेला असेल आणि a d ला जोडला गेला असेल तर c ला b जोडला गेला येथे तर c ला b जोडला गेला आणि येथे c ला b जोडला गेला आहे b येथे d ला जोडलेला आहे b येथे d ला जोडलेला आहे आणि b येथे d ला जोडलेला आहे आता c या फॅशनमध्ये d शी जोडला गेला आहे c या फॅशनमध्ये d शी जोडला गेला आहे आणि येथे c या फॅशनमध्ये d शी जोडला गेला आहे सरळ रेषेत आपण a b शी जोडत आहोत येथे आपण अशा प्रकारे a b शी कनेक्ट करत आहोत आणि त्याच प्रकारे a b शी कनेक्ट केलेला आहे आता कनेक्टिव्हिटी इन्फॉर्मेशन समान असल्याने याचा अर्थ टोपोलॉजी समान आहे हे महत्त्वाचे का आहे कारण काहीवेळा सर्किटमध्ये आकृती वेगवेगळ्या प्रकारे दिल्यास आपण त्यास अशाच प्रकारे सर्किटमध्ये रुपांतरित करू शकतो जिथे करंट आणि व्होल्टेज एलेमेंट्सचे ड्रॉप विश्लेषण करणे खूप सोपे आहे म्हणूनच टोपोलॉजी माहिती खूप महत्वाची आहे जिथे आपण सर्किटची टोपोलॉजी संरचना समजून घेऊ शकतो आणि आपण त्या विशिष्ट सर्किटला अशा प्रकारे ताणून पिळून किंवा विकृत करू शकतो जेणेकरून आपले विश्लेषण करणे सोपे होईल म्हणून आपण चर्चा केलेले तीन आलेख भिन्न असले तरी ते प्रत्यक्षात एकसारख्या टोपोलॉजीज आहेत या प्रकरणात शाखा आणि नोडमधील संबंध एकसारखेच आहेत म्हणून कधीकधी इलेक्ट्रिकल सर्किटमधील टोपोलॉजिकल रचना इतकी वारंवार उद्भवते की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण त्यांना काही खास नावे दिली आहेत जसे की जर आपल्याला असे सर्किट दिसत असेल तर आपण त्यांना T नेटवर्क म्हणतो जर असे असेल जेथे रेजिस्टर एकसारखे जोडलेले असू शकतात तर याला पाय नेटवर्क असे म्हणतात जर सर्किट टोपोलॉजी अशी असेल तर त्याला शिडी नेटवर्क असे म्हणतात जेव्हा टोपोलॉजी अशी असते जेथे दोन रेजिस्टर एका रेजिस्टरच्या समांतर जोडलेले असेल आणि त्या दरम्यान दुसरा रेजिस्टर असेल किंवा कदाचित आपण त्या सर्वांना इम्पीडन्स म्हणू शकतो जेव्हा त्यास ब्रिज्ड टी नेटवर्क म्हणतात त्याचप्रमाणे जर हे अशा प्रकारे ब्रिज फॅशनमध्ये जोडलेले असेल तर त्याला ब्रिज नेटवर्क असे म्हणतात आणि त्याला नवीनतम नेटवर्क म्हटले जाते म्हणूनच इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपल्याला येणारी हि महत्वाची सर्वात सामान्य टोपोलॉजी आहे म्हणून जर आपल्याला टोपोलॉजिकल माहिती समजली तर आपल्याला सर्किटचे विश्लेषण करणे खूप सोपे होते आता आपण उप आलेख बद्दल बोलू दिलेल्या आलेखाचा उप आलेख मूळ आलेखमधून शाखा काढून तयार केला जातो म्हणून आपण एखादी शाखा काढल्यास त्याप्रमाणे त्या मूळ आलेखचा उप आलेख तयार होईल आता झाड म्हणजे काय झाड हा एक प्रकारचा उप आलेख आहे जो आपल्या सर्किट विश्लेषणासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि तो आलेखमधून एक शाखा काढून टाकून तयार होतो म्हणून झाडाला उप आलेख देखील मानले जाऊ शकते परंतु त्यास काही विशेष गुणधर्म आहेत ते गुणधर्म काय आहेत n नोड्सचे झाड समजा एखाद्या विशिष्ट आलेखात n नोड असल्यास आणि आपण सर्व n नोड्स असलेले एक झाड तयार करीत आहोत तर त्यास खालील गुणधर्म असतील त्यात आलेखाचे सर्व नोड असतील त्यात n 1 शाखा असेल आणि कोणताही बंद मार्ग नसेल तर झाडाचे हे तीन प्रमुख गुणधर्म आहेत आणि आपण या आकृतीवरून हे गुणधर्म समजून घेऊया जर आपल्याला झाड शोधण्यास सांगितले तर प्रथम ते म्हणजे तेथे सर्व नोड्स असतील याचा अर्थ असा आहे की नोड a b c आणि o आलेखाचा भाग असावेत त्यात n 1 शाखा असेल तर आपल्याकडे 1234 नोड्स आहेत याचा अर्थ असा आहे की तेथे n - 1 तीन शाखा असतील तीन शाखा कोणत्या असतील तीन शाखा ह्या असू शकतात कारण हे खात्री करते कि यामुळे कोणताही क्लोज पाथ नाही किंवा वैकल्पिकरित्या आपण काय करू शकतो आपल्याकडे नोड असू शकतात परंतु आपली पहिली शाखा हि दुसरी हि आणि ती तिसरी असू शकते या प्रकरणात आपल्याला हे देखील माहित आहे की सर्व नोड्स शोधले गेले आहेत परंतु क्लोज लूप नाही किंवा अशाच प्रकारे आपण आणखी एक गोष्ट करू शकतो जेथे आपण यासारख्या इतर फॅशनद्वारे कनेक्ट करू शकतो हे हे आणि ते हे पुन्हा झाड तयार करते म्हणजे कदाचित आलेखमध्ये अनेक प्रकारचे विविध झाडे असू शकतात परंतु जर आपण काही सत्राद्वारे कनेक्ट केले जसे की आपण o ते c c ते b आणि b ते a जोडले तर आपल्याला पुन्हा झाड मिळेल सर्व प्रकरणांमध्ये आपल्याला तंतोतंत तीन शाखा दिसतील कारण त्यामध्ये चार नोड्ससाठी n 1 शाखा असेल तर त्यास नेहमी तीन शाखा असतात जर आपण अधिक कनेक्ट केले तर निश्चितपणे आपल्याकडे एक क्लोज लूप असेल जी त्यास अनुमती देत नाही तर झाडाला तंतोतंत क्लोज पाथ नसेल आता ज्या शाखा झाड बनवित आहेत त्यांना जीवा किंवा दुवे म्हणतात जर आपण ही विशिष्ट शाखा काढून टाकली तर आपल्याला एक झाड मिळेल म्हणजे त्याला जीवा म्हणतात नेटवर्कच्या विश्लेषणासाठी आपल्याला करंटच्या व्हेरिएबल ची योग्य निवड करणे आवश्यक होते तर सर्किट विश्लेषणासाठी आपल्याला करंटचे व्हेरिएबल्स योग्यरित्या निवडावे लागतील तेव्हा हे फार महत्वाचे आहे आता आपण नेटवर्क टोपोलॉजीमध्ये नुकत्याच पाहिलेल्या एलेमेंट्सबद्दल बोलूया एक म्हणजे शाखा शाखा व्होल्टेज सोर्स किंवा रेजिस्टर यासारख्या एलेमेंट्सचे रिप्रेझेंटेशन करते तर या प्रकरणात यास शाखा मानले जाऊ शकते ही एक शाखा म्हणून मानली जाऊ शकते ही एक शाखा म्हणून मानली जाऊ शकते याला देखील एक शाखा मानले जाऊ शकते आणि हे देखील एक शाखा म्हणून मानले जाऊ शकते मुळात कधीही आपण इलेक्ट्रिकल एलेमेंट्स त्या विशिष्ट विभागात पाहिला त्या विभागास शाखा म्हणून ओळखले जाते आता नोड बद्दल बोलू नोड हा दोन किंवा अधिक शाखांमधील कनेक्शनचा बिंदू आहे आता या प्रकरणात हे दोन नोड आहे कारण हे आणि ही शाखा जोडत आहे तर नोड दोन किंवा अधिक शाखांमधील कनेक्शन असेल येथे या आकृतीमध्ये आपल्याकडे तीन नोड्स आहेत नोड a नोड b आणि नोड c आता या आकृतीमध्ये c एक लोड नाही परंतु त्यामध्ये सर्किटमध्ये असलेले सर्व चार नोड्स आहेत परंतु शॉर्ट सर्किट असलेल्या दोन नोड्स जोडताना आपण एकच नोड c द्वारे दर्शवतो किंवा थेट वायर वापरू शकतो दोन्ही नेहमीच समान पोटेन्शिअल वर असतात जेव्हा हे असे होते तेव्हा आपण त्या सर्वांना कनेक्ट करू शकतो आणि एकल नोड तयार करू शकतो तर अखेरीस आपल्याकडे चार वेगवेगळे नोड असल्यास ते काहीच नाही परंतु आपण एका सिंगल नोडबद्दल बोलत आहोत कारण सर्किट संरचनेमध्ये कोणताही बदल न करता आपण जोडू शकतो त्याचप्रमाणे यातही आपल्याकडे तीन नोड्स असले तरी सर्व थेट नोड्स वायरद्वारे जोडलेले असल्याने सर्व तिन्ही नोड्स शॉर्ट सर्किट केलेले असतात तर आपण एकाच नोडसह सर्व तीन नोड्सला दर्शवू शकतो येथे आपल्याकडे b मध्ये तीन नोड्स असतील परंतु प्रत्यक्षात तो एक नोड मानला जाईल त्याचप्रमाणे यासाठी आपल्याकडे चार नोड्स देखील आहेत परंतु हे एक नोड म्हणून मानले जाते कारण या नोड्स जोडणार्या वायरमध्ये कोणतेही एलेमेंट्स नसतात आणि शॉर्ट सर्किट नोड म्हणून विचारात घेतले जाऊ शकते आता लूप म्हणजे काय कोणत्याही बंद पथामधील लूप म्हणजे कोणत्याही सर्किटमधील बंद मार्ग नोडपासून प्रारंभ करून तयार केलेला बंद मार्ग नोड्सच्या संचामधून जातो आणि शेवटी एकापेक्षा जास्त वेळा नोडमधून प्रवेश न करता सुरुवातीच्या नोडकडे परत येतो याचा अर्थ असा आहे की जर आपण असे सर्किट पाहिले जेव्हा आपल्याला लूप शोधण्यास सांगितले जाते तेव्हा याचा अर्थ असा आहे की जर आपण विविध नोड शोधून काढले आणि मूळ नोडवर परत आलो तर हा एक लूप समजला जाईल आता ही विशिष्ट लूप स्वतंत्र असल्याचे म्हटले जाते जर त्यात कमीतकमी एक शाखा असेल जी इतर कोणत्याही स्वतंत्र लूपचा भाग नसेल आता लूप महत्त्वाचे का आहे कारण स्वतंत्र लूप किंवा मार्ग परिमाणास्वरूप स्वतंत्र समीकरणांच्या संचामध्ये बनतात तर जेव्हा आपल्याला एक कॉम्प्लेक्स सर्किट दिले आणि आपल्याला किरचॉफच्या व्होल्टेज कायद्याला अमलात आणण्यासाठी सांगितले जाते तर प्रथम आपल्याला स्वतंत्र लूप काय आहे हे शोधून काढावे लागेल जेणेकरून आपल्याला शोधण्यासाठी आवश्यक असलेली विविध समीकरणे किंवा अद्वितीय समीकरण काय आहे हे आपण निश्चितपणे ओळखू शकाल जेणेकरुन आपल्याला त्या विशिष्ट सर्किटचे उत्तर मिळू शकेल आता जर आपण ही आकृती पाहिल्यास जर आपण या फॅशनमध्ये a b c आणि a कनेक्ट केले तर ही एक स्वतंत्र लूप मानली जाईल किंवा वैकल्पिकरित्या आपण 2 ओहमद्वारे असलेल्या a b आणि c सह जाऊ शकतो तर ती आणखी एक स्वतंत्र लूप असेल किंवा आपल्याकडे 2 आणि 3 ओहम जोडलेले असू शकतात जी आणखी एक स्वतंत्र लूप आहे तर या तिन्ही प्रकरणांमध्ये आपल्याला दिसेल की लूपमधील कमीतकमी एक एलेमेंट इतर लूपचा भाग नाही तर अशा प्रकारे आपण लूपची संख्या तयार करू शकतो आता प्रश्न असा असेल की आपल्याला लूपची योग्य संख्या मिळाली आहे की नाही हे कसे कळेल त्यासाठी आपण नेटवर्कचे मूलभूत प्रमेय वापरतो तर b l n 1 l ही लूपची संख्या आहे n ही नोडची संख्या आहे आणि b ही शाखांची संख्या आहे तर आपणास माहित आहे की आपण नोड्सची संख्या शोधू शकतो आपण शाखांची संख्या शोधू शकतो ज्यामुळे आपण लूप्सची संख्या काय आहे हे सहजपणे शोधू शकतो म्हणून l b n 1 आहे तर आपण तयार केलेल्या लूपची संख्या मोजू शकतो आणि लूपची संख्या या विशिष्ट प्रमेयाचे समाधान करीत आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करू शकतो जर ते समाधानकारक असेल तर याचा अर्थ असा आहे की आपण सर्किटमधील लूपची संख्या अचूकपणे ओळखली आहे आता तेथे सिरीजमध्ये दोन किंवा अधिक एलेमेंट्स आहेत ज्यामध्ये केवळ एक नोड सामायिक केले जाते आणि नंतर आपण असे म्हणू शकतो की त्यामधून समान करंट जातो तर आपण सिरीज आणि समांतर सर्किट विश्लेषणे देखील यापूर्वी पाहिले आहेत की जर एलेमेंट्स सिरीजमध्ये जोडलेले असतील तर ते एकल नोड सामायिक करतात आणि ते समान प्रमाणात करंट वाहतात आता जर दोन किंवा अधिक एलेमेंट्स समांतर जोडलेले असतील तर ते त्याच दोन नोड्सशी जोडलेले असतील आणि परिणामी त्यांच्यात समान व्होल्टेज असेल तर याचा अर्थ असा आहे की जर नोड्स सिरीजमध्ये जोडलेले असतील तर ते दोन्ही एलेमेंट्स एकाच नोडद्वारे जोडले जातील तर अशावेळी आपल्यामध्ये दोन्ही एलेमेंट्समध्ये समान करंट वाहतो आता जर ते समांतर जोडलेले असेल तर हे एलेमेंट्स समान दोन नोड्सद्वारे जोडले जातील आणि त्या बाबतीत दोन्ही रेजिस्टरमधील व्होल्टेज समान असेल तर ही आपल्याला कल्पना देईल की आपल्याकडे नोड संरचना असेल तर याचा अर्थ असा आहे की जर या फॅशनमध्ये ते कनेक्ट असतील तर करंट समान असेल आणि जर या फॅशनमध्ये ते कनेक्ट असतील तर व्होल्टेज समान असेल तर यासह आपण आजचे लेक्टर बंद करतो पुढील लेक्टरमध्ये आपण सिरीज आणि समांतरांच्या सर्किट संयोजनासारख्या काही सर्किटचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना सोपे कसे करावे हे समजून घेणे आणि त्यांचे विश्लेषण कसे करावे जेणेकरून त्या सर्किट्सचे समाधान शोधणे आपल्यासाठी फार सोपे होईल